कुलम्बस लॉ हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी बद्दलचा अभ्यासक्रम आहे आणि हा कुलम्बस लॉ Coulombs Law ने सुरू होतो आपण सुरुवात करुया दोन भारांवरील बलावर असलेल्या कुलम्बच्या नियमाने नंतर आपण हे पडताळून पाहणार आहोत की हे खरोखरच खरे आहे का प्रायोगिक पडताळणी द्वारे तिसरे असे की आपण काही उदाहरणे सोडवणार आहोत दोन भारांवरील असलेल्या बला वरील आणि शेवटी आपण बोलणार आहोत ते पॉईंट चार्ज मधील बला विषयी आणि चार्ज डिस्ट्रीब्यूशन विषयी तर ही रूपरेषा असेल आपल्या या व्याख्यानाची आणि आज मी जे काही शिकवणार आहे त्यावरती मी तुम्हाला काही असाइन्मेंट देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तीन किंवा चार प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत आज सांगितलेल्या गोष्टींचा वापर करून तर कुलम्ब चा नियम काय सांगतो की जर येथे दोन पॉईंट चार्जेस असतील आपण येथे पॉईंट चार्जेस घेऊयात तर येथे चार्ज आहे q1 आणि येथे एक दुसरा चार्ज आहे q2 ते एकमेकांपासून r एवढ्या अंतरा वर आहेत आणि मी याला एक संकेत देखील देणार आहे हे r12 असे दर्शवते की हे चार्ज 1 आणि चार्ज 2 मधील अंतर आहे मेकॅनिक्स वरील अभ्यास क्रमावरून आपल्याला हे माहिती झालेच आहे की बल ही वेक्टर कॉन्टिटी आहे तर या दोन चार्ज वरील बल असेल की या दोघांमधील बलाचे परिमाण हे बरोबर असेल ते या q१ आणि q२ च्या एककावरती अवलंबून असेल येथे आपण SI एकक वापरणार आहोत तर मी हे SI एककामध्ये लिहीत आहे ४ पाय इप्सलोन 0 येथे इप्सलोन 0 आहे परमिटिव्हिटी ऑफ व्ह्क्युम q१ q२ भागिले r१२ चा वर्ग याचा अर्थ असा की दोन चार्ज मधलं अंतर दुप्पट झालं म्हणून येथे हा वर्ग आला आहे F140q1q2r122 जर येथे हा वर्ग असेल तर बल हे चार पटीने कमी होईल पण जसे की मी आत्ताच सांगितले बल हे एक असे घटक आहे की ज्याला फक्त परीमानच नाही तर दिशा देखील असते तर ह्या बलाची दिशा काय असते तुम्ही हे आधीच्या वर्गामध्ये पाहिले आहे की जर हे q१ आणि q२ यांच्यावरती जर एकच संकेत चिन्ह असेल तर हे बल अपकर्षण असते याचा अर्थ असा की हे बल या दोन चार्जला जोडणाऱ्या रेषेवरती असेल आणि हे दोन चार्ज एकमेकांना अपकर्शित करतील त्यांचे परिमान देखील सारखेच असेल दुसऱ्या बाजूला जर यांच्यावरती वेगवेगळे प्रभार चिन्ह असेल मी इकडे विरुद्ध प्रभार चिन्ह काढतो जर ते विरुद्ध चिन्ह असेल तर बल हे आकर्षित करणारे असेल याचा अर्थ असा की बल हे ह्या दिशेने असेल मला असे वाटते की हा मुद्दा तुम्हाला समजलेला असेल मी हे येथे चित्र काढून पुन्हा समजावून सांगतो मी इथे हे दोन चार्ज q १ आणि q२ जे की एकमेकांपासून r१२ एवढ्या अंतराने दूर आहेत आणि ही चार्ज जर सारखेच असतील इथे मी हे सारखे असलेले चार्ज दाखवण्यासाठी नारंगी रंग घेत आहे तर इथे हे बल एकमेकांपासून दूर जाणारे असेल दुसरीकडे जर या चार्ज वरती विरुद्ध चिन्ह असेल तर बल हे आकर्षित करणारे असेल हे आपण व्हेक्टर चिन्हांमध्ये कसे लिहू शकतो याची एक सोपी पद्धत आहे तसे मी इकडे हे बल लिहितो F1140q1q2r122r12 आता मी ही पूर्ण एक सोबत लिहितो बल ही व्हेक्टर कॉन्टिटी आहे ज्याचे परिमान आहे एक भागिले ४ पाय एपसिलोन ० गुणिले q१ q२ भागिले r१२ चा वर्ग आता जर मी हे व्हेक्टर नोटेशन मध्ये लिहिले तर मला हे १ वरील बल जे की मी इथे सबस्क्रिप्ट १ घेऊन दाखवत आहे हे एक युनिट व्हेक्टर आहे r१२ च्या दिशेने ही टोपी दर्शवते की हे युनिट व्हेक्टर आहे आता हे बघा की हे r१२ व्हेक्टर आहे 1 पासून 2 पर्यंत तर हे r आहे 1 पासून 2 पर्यंत हा युनिट व्हेक्टर r१२ या दिशेने जात आहे जर मी हे असे लिहिले तर 1 वरील बल हे r१२ च्या विरुद्ध दिशेने असेल म्हणून मला इथे हे वजा चिन्ह द्यावी लागेल आता हे बरोबर असेल एक भागिले ४ पाय एपसिलोन ० गुणिले q१ q२ भागिले r१२ चा वर्ग r२१ येथे r२१ हे युनिट व्हेक्टर आहे तुम्हाला हे जाणवले असेल की इथे चिन्ह दिशा आणि या सगळ्यांची एकाच वेळी काळजी घेतलेली आहे F1 140q1q2r122r21 जर चार्जेस हे सारखेच असतील तर q१ आणि q२ तर हे पॉझिटिव्ह होतील आणि म्हणून हे उजवी दिशा दाखवेल दुसरीकडे जर q१ आणि q२ हे समान असतील तर याची दिशा बदलेल तर आता आपण हे पुन्हा लिहूयात मी इथे हे दोन चार्ज घेत आहे q१ आणि q२ आणि मी हे सगळे व्हेक्टर नोटेशनमध्ये लिहीत आहे मी येथे १ पासून २ पर्यंत व्हेक्टर काढत आहे r१२ २ पासून १ पर्यंतचा व्हेक्टर r२१ मी हे संकेत सगळीकडे वापरणार आहे मग येते १ वरील बल विशिष्ट दिशेने असे असेल की ०१ भागिले ४ पाय एपसिलोन ० गुणिले q१ q२ भागिले r१२ चा वर्ग r१२ चा वर्ग हा r२१ च्या वर्गा एवढाच असेल गुणिले r१२ युनिट व्हेक्टर F1140q1q2r122r12 अशाच प्रकारे २ वरील बल हे असे लिहिले जाईल ०१ भागिले ४ पाय एपसिलोन ० गुणिले q१ q२ भागिले r१२ चा वर्ग r१२ चा वर्ग हा r२१ च्या वर्गा एवढाच असेल गुणिले r१२ युनिट व्हेक्टर हे रिपल्शन आकर्षण सगळेच देईल कारण येथे आता आपण दिशेचा देखील विचार करत आहोत तर हा आहे कुलम्बचा नियम जे बलाचे परिमाण तसेच दिशा देखील दर्शवते F2 140q1q2r122r12 हे प्रयोगाद्वारे कसे पडताळून बघायचे हे कुलम्ब पॉईंट चार्जेस वरती काम करतात का हे पॉइंट चार्जेस उपलब्ध आहेत का की ज्याच्या वरती प्रयोग केला जाईल उत्तर आहे नाही तुम्ही जरा आठवून पहा अशाच पद्धतीचा आणखी एक नियम आहे तो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि तो काय सांगतो दोन वस्तुमानांमधील बल हे F समजा ते दोन वस्तुमान आहेत m१ आणि m२ आणि हे r१२ व्हेक्टर आहे तर इथे १ वरील बल F बरोबर असेल वजा G m१ m२ भागिले r१२ चा वर्ग r २ पासून १ पर्यंत युनिट व्हेक्टर हे नेहमी रिपल्सिव असेल इकडे गुरुत्वाकर्षणा मध्ये आपल्याकडे वस्तुमान आहे ज्याला कोणतेही चिन्ह नाही पण नियम सारखाच आहे ज्या पद्धतीने आपण हा नियम पडताळून पाहू शकतो 2 जास्त वस्तुमान घेऊन त्यामधील आकर्षणाचे बल काढून F1 Gm1m2r122r21 तर बल हे ह्या दिशेने असेल आणि ते नेहमी आकर्षित करणारे असेल तर इथे काय केले जाऊ शकते येथे आपण दोन वस्तुमान घेऊ शकतो दोन घण वस्तू आणि त्यांच्यामधील बलाचे मोजमाप केले जाऊ शकते आपण हे पुढे पाहणार आहोत की हे बल असे लिहिले जाऊ शकते जर या दोन वस्तूंचे वस्तूमान त्यांच्या केंद्रामध्ये केंद्रित झालेले असेल तर या दोन गोलाकार वस्तूं मधील बल बरोबर असेल G m१ m२ भागिले r१२ चा वर्ग येथे r१२ हे दोन केंद्रांमधील अंतर आहे आणि हे आकर्षित करणाऱ्या दिशेने आहे F Gm1m2r122r12 आपण अशाच पद्धतीचे काहीतरी करू शकतो का कुलम्बचा नियम पडताळून पाहण्यासाठी चला बघूयात जर मला कुलंम्बच्या नियमाकडे बघायचे असेल तर मी इथे दोन जास्त वस्तुमान असलेले घटक घेईल आणि दोन धातूंचे गोल चार्ज घेईल असे समजा की धन चार्ज हा येथे आहे कारण की हे दोन गोल वेगवेगळे आहेत चार्ज सगळीकडे समान पसरलेला आहे जर हे दोन गोल एकमेकांपासून खूप दूर असतील तर त्यांच्यावरील चार्ज हा स्थलांतरित होणारा असेल अशा पद्धतीने आपण त्यांना चार्ज करू शकतो जेव्हा आपण त्यांना चार्ज करतो तेव्हा ते असे स्थलांतरित होतात आता ही चार्ज स्थलांतरित होणाऱ्या आहेत म्हणून जेव्हा हे एकमेकांच्या जवळ असतील येथे जास्तीत जास्त चार्जेस असतील कारण ते एकमेकांना दूर ढकलतील जेव्हा ते एकमेकांना दूर करतील तेव्हा ते जवळ असतील तर येथे चार्जेस एकमेकांना दूर ढकलत आहेत तर येथे जास्तीत जास्त चार्ज हा ह्या गोलाच्या पाठीमागे जाईल आणि थोडा समोर असेल तर येथे शेवटच्या चित्रांमध्ये जर मी हे दोन चार्ज घेत आहे तर हे चार्ज इथे या जागी जमा होतील आणि कमी येथे जास्त चार्जेस हे मागच्या बाजूला तर कमी चार्जेस समोरच्या भागावर असतील याचा परिणाम म्हणून मी हे दोन काही अंतराने एकमेकांपासून दूर आहेत याचा विचार करू शकत नाही जे की अंतर या चार्ज च्या मध्यापासून चे आहे आणि मला हे कसे विखुरलेले आहेत हे पण माहिती नाही हे मी कसे माहिती करू शकतो की हे चार्जेस किती दूर आहेत तर कुलम्ब चा नियम फक्त हे दोन गोलाकार चार्ज एकमेकांजवळ आणल्याने आणि नंतर दोन्हींमधील बल मोजून पडताळून पाहता येणार नाही याचा मार्ग खूप सोपा आहे तर हा मार्ग असा आहे की जर बल् हे एक भागिले r चा वर्ग जे की आपण मानत आहोत की कुलम्ब चा नियम आहे तर या गोलावर तर मी इथे हा जर गोल घेतला असे म्हणा की हा धातूचा घनगोल आहे आणि त्याच्यावरती चार्जेस ठेवले तर सगळे चार्जेस या पृष्ठभागावरती येतील जेणेकरून या धातूच्या गोलामध्ये कोणताही चार्ज राहणार नाही तर मी इथे हे पुन्हा सांगतो की जर बल हे एक भागिले r चा वर्ग असेल किंवा या दिलेल्या संदर्भामध्ये जर या दोन चार्जेस मधील बल हे एक भागिले r चा वर्ग असेल तर या धातूच्या गोलावर ठेवलेले सगळे चार्जेस या पृष्ठभागावर येतील तर येथे प्रयोग केला जातो हे पडताळून पाहण्यासाठी येथे एक गोलाकार चार्ज घ्या आणि नंतर त्या गोलाला बाहेर घ्या त्याला वायर जोडा जर ह्या गोलावरील चार्ज शून्य झाला तर यावरील बल हे एक भागिले r चा वर्ग असेल आणि अशाप्रकारे हे केले जाते आणि याला कॅव्हेंडिश प्रयोग म्हणतात आणि हे पक्के झाले आहे की हे एक भागिले r चा वर्ग हे एक भागिले r चा वर्ग अधिक वजा 10 चा 17 वा घात तर अशा पद्धतीने आपल्याला हे कळाले की कुलम्ब चा नियम हा एक भागिले r चा वर्ग आहे तर आता आपण बघू की आपण काय प्रस्थापित केले आहे दोन चार्जेस मधील बल हे एक भागिले ०१ भागिले ४ पाय एपसिलोन ० गुणिले q१ q२ भागिले r चा वर्ग येथे r हे दोन चार्ज मधील आंतर आहे दुसरे असे की आपण हे प्रयोगाद्वारे पडताळून पाहिले आहे आणि तिसरे एक भागिले r चा वर्ग हे बलाचे असलेले स्वरूप धातूच्या गोलावरील सगळ्या चार्जेस ला पृष्ठभागावर घेऊन येईल